नमस्कार आणि सेक्यूर सिस्टम इंजिनीअरिंग कोर्स मधील या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे मागील व्याख्यानात आपण एएसएलआरकडे पाहिले होते आणि आपण पाहतो की एएसएलआर पुनर्स्थित करण्यायोग्य लायब्ररीवर अवलंबून आहे आणि पुनर्वसनयोग्य डेटा साध्य करण्याचे दोन मार्गही पाहिले तसेच आपण जागतिक डेटाचे रेलोकेशन स्थान बदलण्यासाठी लोड टाईम रीव्होकिएटेबल आणि जीओटी टेबल्सचा वापर पाहिला या व्याख्यानात आपण कार्ये पाहू मूलत जर आपल्याकडे लायब्ररीमध्ये कार्ये असतील तर आपण ही कार्ये पुनर्स्थित करण्यायोग्य कशी बनवू शकतो ज्याप्रमाणे डेटा पुनर्स्थित करण्यायोग्य केला गेला त्याप्रमाणे कार्ये देखील अगदी त्याच रीतीने बदलता येऊ शकतात तर उदाहरणार्थ प्रत्येक वेळी एखाद्या फंक्शनला कॉल येतो तेव्हा आपल्याला त्या कार्यासाठी वास्तविक पत्ता जीओटी टेबल मधून मिळतो फंक्शन्ससह आपण डेटा द्वारे केलेले कार्य अचूकपणे करू शकतो आपण जीओटी टेबल वापरू शकतो आणि या जीओटी टेबल मधील फंक्शन्ससाठी वास्तविक पत्ते संचयित करू शकतो जेव्हा एखाद्या विशिष्ट फंक्शनला कॉल येतो तेव्हा आपल्याला जीओटी टेबल ज्याच्या मध्ये वास्तविक पत्ता विशिष्ट फंक्शन मुळे प्राप्त होते आणि त्यानंतर त्या विशिष्ट ठिकाणी आपण शाखा बनवू शकतो अशाप्रकारे आपण पुनर्वसन करण्यायोग्य कार्ये साध्य करू शकतो जे विशिष्ट अॅड्रेस स्पेसमध्ये विशिष्ट लायब्ररी लोड करण्याच्या वेळेस होते तरच त्या कार्यासाठी जीओटी प्रविष्टी भरली जाईल तेव्हाच फंक्शनचे वास्तविक पत्ते कळू शकतील तथापि हे व्यवहारात केले जात नाही आपण डेटासह जसे केले त्याप्रमाणे जीओटी टेबल असणे सराव करण्यात बराच वेळ वापरण्यासारखे आहे लायब्ररीत बरेच जास्त फंक्शन्स आहेत त्यामागील कारण म्हणजे जागतिक डेटाची संख्या शिवाय लायब्ररीमधील बहुतेक कार्ये न वापरलेली आहेत विशिष्ट लायब्ररीमध्ये उदाहरणार्थ उपस्थित असलेल्या शेकडो फंक्शन्सपैकी Libc मधील आपण बहुतेक 2 किंवा 3 फंक्शन्स वापरतो तर याचा अर्थ असा नाही की लोडिंग वेळी आपण या सर्व शेकडो कार्ये सोडवण्याचा प्रयत्न करतो म्हणून प्रत्यक्षात जे केले जाते ते म्हणजे स्कीम कॉल Lazy Binding जोपर्यंत एखाद्या कार्यास प्रत्यक्षात विनंती केली जाते त्यानंतरच त्या कार्याचा पत्ता सोडवला जातो तर दुसऱ्या शब्दांत Lazy binding कार्य सुरू होईपर्यंत एखाद्या कार्यासाठी बंधनकारक पणे विलंब करते आणि हे साध्य करण्यासाठी आपण पीएलटी टेबल किंवा कार्यपद्धती दुवा सारणी म्हणून ओळखल्या जाणार्या दुसर्या टेबलचा वापर करून दुहेरी इंडिरेक्शन तंत्र वापरतो तर या सारणीचा उपयोग जीओटी टेबलच्या व्यतिरिक्त केला जाईल जो आधीपासून अस्तित्वात आहे तर प्रत्यक्षात फंक्शन कॉल चे कसे निराकरण केले जातात ते पाहू तर आपण आपल्या लायब्ररीमध्ये फंक्शन असल्याचे सांगू आणि उदाहरणार्थ printf म्हणू आणि मग काय होते जेव्हा आपण आपला कोड compile करता तेव्हा printf वरचा वास्तविक कॉल एका फंक्शन कॉलवर printfPLT कॉलसह बदलला तर हे असे काहीतरी दिसेल जेथे फंक्शन func वास्तविक कॉलची जागा funcPLT वर कॉल करून घेतली जाईल आता PLT हा एक टेबल आहे जो यासारखे काहीतरी दिसते Library मध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक कार्याची PLT मध्ये नोंद आहे तर उदाहरणार्थ funcPLT च्या PLT टेबलमध्ये एन्ट्री आहे जी हे आहे PLT मध्ये कार्य करण्यासाठी या तीन विधानांचा समावेश आहे प्रथम indirect jump आहे मग तेथे एक तयार prepare resolver आहे आणि शेवटी jump to PLT0 तर हे funcPLT कसे कार्य करते ते पाहू func चा पहिला invocation खालीलप्रमाणे आहे म्हणूनच जसे मी नमूद केले आहे की compiler func कॉलला funcPLT वर पुनर्स्थित करेल तर याचा अर्थ असा होतो की या सूचना अंमलात आणल्या जातील पहिली सूचना GOT मधील पत्त्यावर आधारित indirect jump आहे तर ही GOT प्रविष्टी func शी संबंधित आहे सुरुवातीला हा पत्ता लोड केल्यानंतर PLT मधील दुस या सूचनेशी सुसंगत आहे जे resolver आहे तर मूलत येथे काय घडणार आहे ते आपण indirect jump करतो तेव्हा आपण या विशिष्ट पत्त्यावर निर्दिष्ट केलेल्या ठिकाणी जातो तर दुसर्या शब्दात सुरुवातीला jump फक्त पुढच्या ओळीवर आहे तर म्हणूनच आपण पुढच्या ओळीवर जातो हा insertion call prepare resolver वर चालवा आणि नंतर PLT0 वर calls the resolver ला कॉल करा तर निराकरणकर्ता काय करतो ते म्हणजे या function funcचा वास्तविक पत्ता निश्चित करतो आणि तो पत्ता GOT एंट्रीमध्ये भरतो अशा प्रकारे रिझॉल्व्हरच्या कॉलच्या शेवटी GOT मधील एंट्रीमध्ये func चा वास्तविक पत्ता असतो रिझॉल्व्हरला कॉल आल्यानंतर वास्तविक फंक्शन्सची विनंती केली जाते अशा प्रकारे आपण पाहतो की func प्रथम invokes funcPLT ची विनंती करतो जे या बदल्यात फक्त एक dummy branch बनवते resolver तयार करते आणि resolver ला कॉल करते resolver func फंक्शनसाठी वास्तविक पत्ता ओळखतो GOT मध्ये तो पत्ता येथे भरतो एंट्री आणि नंतर फंक्शनची विनंती तर आता आपण func च्या पुढील विनंतीवर काय होते ते पाहूया तर असे समजूया की आपण 2nd 3rd 4th or 5th वेळा func ला विनंती करीत आहोत आणि आपल्याला माहिती आहे की कंपाईलरने आधीपासूनच func वर direct कॉलला funcPLT वर कॉल केला आहे म्हणूनच अंमलबजावणी या PLT मध्ये येणे आवश्यक होते GOT एन्ट्रीवर आधारित अप्रत्यक्ष शाखा ही येथे पहिली सूचना आहे तर आता येथे काय केले गेले आहे ते म्हणजे पहिल्या अंमलबजावणी दरम्यान आपण func च्या वास्तविक पत्त्याकडे लक्ष वेधण्यासाठी पत्त्याची सामग्री बदलली आहे म्हणूनच या jump instruction चा परिणाम असा आहे की तो GOT एंट्रीमध्ये उपस्थित असलेला पत्ता घेईल आणि त्या पत्त्यावर jump मारेल म्हणूनच वास्तविक कार्य पुढे चालू होईल अशा प्रकारे सर्व त्यानंतरच्या विनंतीसाठी निराकरणकर्ता नाही परंतु त्याऐवजी jump थेट या विशिष्ट कोडमध्ये जाईल अशा प्रकारे आपण पाहतो की jumpच्या पहिल्या आवाहनासाठी तेथे ओव्हरहेडचे प्रमाण बरेच आहे कारण निराकरणकर्ता विनंती केला जातो ज्यास वास्तविक address functionचे निराकरण करावे लागेल आणि त्या विशिष्ट पत्त्यासह GOT टेबल भरावा लागेल त्यानंतरच्या सर्व विनंतीस func च्या अचूक पत्त्यावर जाण्यासाठी फक्त अतिरिक्त jump आवश्यक आहे तर आपण PLT चे उदाहरण घेऊ तर चला आपण लिहिलेली ही विशिष्ट लायब्ररी सुरू करूया तर या लायब्ररीत set mylib int increment mylib int आणि get mylib int अशी तीन फंक्शन्स आहेत म्हणून आपण ही विशिष्ट लायब्ररी fpic flag वापरून संकलित करतो आणि अशा प्रकारे हे ग्रंथालय libmylib pic तयार करतो जेव्हा आपण या विशिष्ट फंक्शनसाठी ऑब्जेक्ट डंप करतो तेव्हा increment mylib int म्हणतो आपण set mylib int वर call जे पाहतो ते set mylib intPLT वर कॉलद्वारे बदलले जाईल तर लक्षात घ्या की कंपाईलरने कॉल हा फंक्शनची विनंती स्वयंचलितपणे एका फंक्शनमध्ये function invocatedPLT बदलली आहे तर set mylib int मधील मजकूरामध्ये थोडे अधिक खोलवर नजर टाकू तर जर आपण यास वेगळे केले नाही तर आपण PLT मध्ये असणार्या 0x3BC या ठिकाणी set mylib int उपस्थित आहोत तर त्यास या तीन सूचना असतील मी म्हटल्याप्रमाणे ह्याची indirect jump आहे तर GOT टेबलमधील 16 बाइटच्या ऑफसेटवरील पत्त्यावर अप्रत्यक्ष उडी आहे तर हे विशिष्ट ऑफसेट फंक्शन set mylib int शी संबंधित आहे तर मग निराकरणकर्त्यासाठी वितर्क तयार करण्याचा दबाव आहे आणि नंतर निराकरणकर्त्याकडे जाण्यासाठी एक jump आहे तर हे लक्षात घ्या की संकलनाच्या वेळी आपण GOT टेबलमधील सामग्री देखील पाहू शकतो तर आपण हे readelf - x plt libmylib pic आदेश वापरून करू शकतो तर या command चे आउटपुट प्रत्यक्षात PLT टेबल असेल plt टेबल या कमांडचे आउटपुट म्हणजे या विशिष्ट कार्यासाठी GOT टेबल लक्षात घ्या की 16 बाइटच्या ऑफसेटमधील सामग्री c203 आहे जी छोट्या भारतीय टिपांमध्ये 0x3c2 आहे तर हे सुरुवातीला PLT टेबलमधील पुढील सूचनांकडे निर्देश करते तर काय होणार आहे ते असे की indirect jump जीओटी टेबलमध्ये 16 बाइटच्या ऑफसेटवर जाईल आणि या ऑफसेटमध्ये निर्दिष्ट केलेल्या जागेवर जाईल जी या प्रकरणात 3c2 आहे अशाप्रकारे set mylib int च्या पहिल्या विनंतीमध्ये आपण पुढील सूचना येथे jump मारणार आहोत जी 0x8 वर ढकलली जात आहे आणि नंतर आपण ही सूचना कार्यान्वित करणार आहोत जी रिझॉल्व्हरला कॉल आहे तर रिझॉल्व्हर कार्यान्वित होणार आहे आणि आहे हा विशिष्ट पत्ता set mylib int च्या अचूक पत्त्यावर बदलणार आहे आता set mylib int च्या नंतरच्या सर्व विनंती येथे येतील आणि GOT मध्ये निर्दिष्ट केलेल्या set mylib int च्या योग्य पत्त्यावर थेट जाल PLT टेबल अशाप्रकारे आपण हे पाहिले आहे की ASLR कसे कार्य करते म्हणून ASLR ला कर्नलमध्ये बदल करणे आवश्यक आहे यादृच्छिक ठिकाणी लायब्ररी लोड केल्या आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी त्या स्थानांवर पुनर्स्थित करण्यायोग्य लायब्ररी आवश्यक आहेत ज्या लोडिंगच्या वेळी किंवा पीआयसी तंत्रज्ञानाद्वारे पुनर्स्थित करण्यायोग्य बनविल्या गेल्या आहेत डेटा आणि कार्ये दोन्ही या प्रकारे पुनर्वसनयोग्य बनविले गेले आहेत तर अलिकडच्या वर्षांत हल्लेखोर ASLR लाही बायपास करण्यात यशस्वी झाले आहेत तर सिस्टममध्ये एएसएलआर अस्तित्त्वात असूनही हल्लेखोर एएसएलआरला मागे टाकू शकले आहेत आणि सिस्टममध्ये असुरक्षिततेचे शोषण घडवून आणू शकले आहेत आणि म्हणूनच हल्लेखोर प्रणाल्यांमध्ये ASLR सक्षम असूनही पेलोड चालविण्यात सक्षम आहेत अशी अनेक तंत्रे आहेत ज्यांच्याद्वारे एएसएलआर सोडला जाऊ शकतो त्यापैकी चार प्रत्यक्षात येथे दर्शविल्या आहेत एएसएलआरला मागे टाकण्याचा एक मार्ग म्हणजे आक्रमणकर्ता एखाद्या क्रूर शक्तीद्वारे किंवा वेळेच्या हल्ल्याच्या रूपात ओळखल्या जाणार्या विशेष हल्ल्यांद्वारे निर्धारित करतो जेथे प्रक्रियेच्या संपूर्ण आभासी पत्त्याच्या ठिकाणी लायब्ररी भरलेली असते हे आक्रमणकर्त्यास सापडते आता जर हल्लेखोर ने लायब्ररी कोठे लोड केले आहे हे शोधून काढले तर हल्लेखोर या विशिष्ट लायब्ररीमधील गॅझेट आणि ऑफसेट समायोजित करू शकतात आणि तरीही शोषण चालविण्यास सक्षम असतात हल्ले पीएलटीला रिटर्न टू आणि ओव्हरराइटिंग द जीओटी म्हणून ओळखले जाणारे म्हणून ओळखले गेले आहेत तर हे सर्व हल्ले अगदी अलीकडील आहेत म्हणून आम्ही या विशिष्ट कोर्समध्ये त्यांच्याबद्दल तपशीलांमध्ये जाऊ शकणार नाही परंतु आपल्यात ज्यांना स्वारस्य आहे त्यांच्यासाठी असे हल्ले कसे तयार करावे याबद्दल बरेच ऑनलाइन स्रोत आहेत धन्यवाद